विद्यार्थी I नमस्कार आपले स्वागत आहे तर आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये जे शिकलो ते म्हणजे एखादी व्यक्ती कशी विकसित करावी आणि त्या व्यक्तीसाठी क्रियाकलाप ओळखणे त्या क्रिये पूर्वी क्रियाकलाप दरम्यान आणि क्रियाकलापानंतर टाइम लाइन तयार करणे या क्रियाकलापांमध्ये आपण जे केले ते आपण कार्य प्रवाहाच्या एका संचामधून गेलो आहोत ज्यामुळे कदाचित तो ग्राहक नियमित जात असेल म्हणून या परिस्थितीत आम्ही आपल्याला हे एक दृश्य दाखवणार आहोत जिथे हा सॅम आहे हा 14 वर्षाचा शाळकरी विद्यार्थी आहे तो पुणे येथे एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकतो आणि त्याच्या वर्गात काय होते ते पाहूया सर्व विद्यार्थीः शुभ प्रभात सर प्राध्यापक सुप्रभात सुप्रभात सॅम व तुम्हा सर्वांना सुप्रभात आपण शेवटच्या तासात आपण काय शिकलो हे कोणाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या नोट्स बसच्या तिकिटावर लिहिता आपण काय शिकलो सॅम विद्यार्थी सॅम उत्तर देत आहेत सर आपण दोन चलमधील रेखीय समीकरण शिकलो प्राध्यापक दोन व्हेरिएबल मधील रेखीय समीकरण जे बरोबर आहे आज आपण तीन चल मध्ये रेषीय समीकरण शिकणार आहोत ठीक आहे ते तीन व्हेरिएबल्स मध्ये रेखीय समीकरण होते जेव्हा दोन व्हेरिएबल्स मध्ये दोन व्हेरिएबल्स होते एक व्हेरिएबल आता आपल्याकडे येथे तीन आणि दोन येथे आणखी एक चल आहे पुढच्या वेळी म्हणजे अधिक चांगले समजेल ठीक आहे सर्व विद्यार्थीः धन्यवाद सर विद्यार्थी 1 सॅम कृपया तुझ्या नोट्स आम्हाला देऊ शकतोस का मी आज बाला सरांचा वर्ग ऐकला नाही विद्यार्थी 1 धन्यवाद सॅम